नमस्कार तर आपण या कोर्सच्या दुसर्या आठवड्यात प्रवेश करत आहोत या आठवड्यात आपण विविध इलेक्ट्रिकल सर्किट्सचे मेष आणि नोडल विश्लेषण समजून घेण्याचा प्रयत्न करू आज आपण RMS व्होल्टेज आणि करंटच्या व्हॅल्युबद्दल तसेच या व्हॅल्युना कसे प्राप्त करता येईल याबद्दल विशेषत चर्चा करू आणि एखाद्या विशिष्ट सर्किटचे पॉवर उत्पादन शोधण्यासाठी आपण RMS व्हॅल्यूज कसे वापरू शकतो तर तपशिलांमध्ये जाण्यापूर्वी मागील आठवड्यात आपण जे शिकलो ते पुन्हा पाहूया आपण चार्जच्या मूलभूत संकल्पनांसह प्रारंभ केला त्यानंतर आपण करंट व्होल्टेज पॉवर आणि एनर्जीबद्दल बोललो मग आपण सक्रिय आणि निष्क्रिय सर्किट एलेमेंट्सबद्दल चर्चा केली जिथे आपण व्होल्टेज आणि करंट सोर्सबद्दल चर्चा केली आपण अवलंबित आणि स्वतंत्र व्होल्टेज आणि करंट सोर्स यांचे विविध चिन्हे काय आहेत ते देखील पाहिले मग आपण साइनुसॉईड आणि फेसरबद्दल चर्चा केली दिलेल्या साइनुसॉईडच्या मदतीने आपण फेसरची व्हॅल्यु कशी शोधू शकतो हे पाहिले मग आपण रेझिस्टन्स इन्डक्टन्स आणि कॅपेसिटन्स या सर्किट एलेमेंट्सवर चर्चा केली त्यानंतर आपण काही लॉ जसे किरचॉफ लॉ बद्दल चर्चा केली जी दिलेल्या इलेक्ट्रिक सर्किटमधील विविध करंट आणि व्होल्टेज व्हॅल्युच्या कॅल्क्युलेशन अतिशय मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण लॉ आहेत म्हणून बहुतेक वेळा आपण आपल्या सर्किटसाठी ओहम लॉ किंवा किरचॉफ व्होल्टेज किंवा करंट लॉ वापरत होतो मग आपण रेजिस्टर कॅपेसिटर आणि इंडक्टरसाठी सीरिज आणि समांतर सर्किटबद्दल चर्चा केली आपण करंट आणि व्होल्टेज विभाजनावर देखील चर्चा केली त्यानंतर आपण इंडक्टर आणि कॅपेसिटरसाठी व्होल्टेज आणि करंट फेजमधील संबंधांवर चर्चा केली आणि त्यानंतर आपण इंस्टंटेनिअस आणि ऍवरेज पॉवर कॅल्क्युलेट केली तर आज आपण रूट मीन स्क्वेअर व्होल्टेज आणि करंट या संकल्पनेवर चर्चा करू ज्यास इफेक्टिव्ह व्होल्टेज किंवा करंट देखील म्हणतात आता रेजिस्टिव्ह लोडवर पॉवर वितरीत करण्यासाठी साइनुसॉईडल व्होल्टेजची क्षमता किंवा करंट सोर्सची इफेक्टिव्हनेस मोजण्याची आवश्यकता लक्षात घेऊन इफेक्टिव्ह व्हॅल्युची कल्पना उद्भवली इफेक्टिव्ह व्हॅल्यु म्हणजे पेरियॉडिक करंटची व्हॅल्यु जी DC सोर्सच्या इक्विव्हॅलेंट असते जे रेजिस्टरला समान कालावधी प्रमाणे समान ऍवरेज पॉवर देते याचा अर्थ असा आहे की करंट एलेमेंट्सच्या इफेक्टिव्ह व्हॅल्यु शोधण्यासाठी जेव्हा एलेमेंट AC सोर्स तसेच DC सोर्ससह कनेक्ट होते तेव्हा एखाद्या एलेमेंट्सद्वारे डेसीपेट होणारा पॉवर तर जेव्हा आपण या विशिष्ट सर्किटला AC सोर्स आणि DC सोर्सशी जोडतो तेव्हा दोन्ही प्रकरणांमध्ये पॉवर समान असावा म्हणून जेव्हा AC आणि DC ला जोडली जाते तेव्हा एलेमेंट्सद्वारे वापरली जाणारी पॉवर समजू आणि शोधण्याचा प्रयत्न करू इफेक्टिव्ह करंटची व्हॅल्यु काय असावी हे जाणून घेऊ त्याचप्रमाणे आपण असे म्हणू शकतो की जर आपण AC व्होल्टेज सोर्सला जोडले तर त्या विशिष्ट एलेमेंट्सद्वारे पॉवर कधी डेसीपेट होईल आणि जेव्हा आपण DC आणि AC साठी पॉवर समान करतो तेव्हा आपल्याला इफेक्टिव्ह व्होल्टेजची व्हॅल्यु मिळते आपण ती संकल्पना वापरु आणि इफेक्टिव्ह व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यु काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू चला तर आता ऍवरेज पॉवरच्या व्याख्येसह प्रारंभ करूया P1T0Ti2Rdt समजा आपण एखादा एलेमेंट घेतल्यास रेजिस्टर घेऊ आणि तो एका AC सोर्स आणि नंतर एका DC सोर्स स्विच सह कनेक्ट करू तर आपण तो स्विच AC आणि DC दरम्यान टॉगल करू शकतो तर आपण प्रथम AC सोर्सशी कनेक्ट केल्यास त्या प्रकरणात ऍवरेज पॉवर किती असेल वरील समीकरणाद्वारे ऍवरेज पॉवर दिले जाईल आता AC ऐवजी जर आपण त्या एलेमेंट्सला DC शी जोडले तर आपल्याला ऍवरेज पॉवरची आणखी एक व्हॅल्यु मिळेल जी आपल्या विशिष्ट एलेमेंट्सद्वारे आत्मसात करेल आपल्याकडे रेजिस्टर आहे परंतु सोर्स DC आहे म्हणून आपल्याकडे काही पॉवर सोर्सकडून डेसीपेट झाला आहे PIrms2R आता व्याख्येनुसार आपले उद्दीष्ट करंटची इफेक्टिव्ह व्हॅल्यु शोधणे म्हणजे DC करंट वाहताना आणि AC करंट वाहताना पॉवरची व्हॅल्यू समान असावी तर त्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो तर आपण म्हणू शकतो PIrms2R1T0Ti2Rdt तर आता जर आपण गणिती कार्य वापरुन हे विशिष्ट समीकरण पाहिले तर आपण सहजपणे म्हणू शकतो Irms1T0Ti2dt म्हणूनच Irms हि करंटची व्हॅल्यु आहे जी वर्ग व्हॅल्युच्या मूळच्या मिनच्या व्यतिरिक्त काही नाही तर i2 हि वर्ग व्हॅल्यु आहे म्हणून आपण सर्व i2 एलेमेंट्सचे इंटिग्रल म्हणजेच सारांश घेऊ आणि नंतर आपण त्याचा मिन काढू आणि मग आपण या विशिष्ट समीकरणाच्या पूर्ण आऊटपुटचे मूळ घेऊ तर Irms करंट एलेमेंट्सची मिन वर्ग व्हॅल्यु आहे त्याचप्रमाणे व्होल्टेजसाठी इफेक्टिव्ह व्हॅल्यु देखील लिहिली जाऊ शकते जेव्हा आपण Pvi म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त करंट i बदलणे आवश्यक आहे म्हणून आपण i च्या दृष्टीने v ची व्हॅल्यू लिहिण्याऐवजी v च्या दृष्टीने i ची व्हॅल्यू लिहली आणि आपल्याला हे समीकरण मिळेल म्हणजे आपण हे म्हणू शकतो Vrms1T0Tv2dt आता आपल्याला माहित आहे की साइनुसॉईड vtVmcosωt आता आपण V ची ही व्हॅल्यू ठेवल्यास कारण हे इंस्टंटेनिअस व्होल्टेज आहे आणि हे साइनुसॉईडच्या रूपात दर्शविले जाते तर आपण लिहू Vrms1T0TVm2cos2tdt आता जर आपण ही विशिष्ट टर्म पाहिल्यास जर आपण केलेली चर्चा आठवल्यास cosABcosAcosB sinAsinB जर ABωt तर हे cos2ωt होईल आणि ते होईल cos2t sin2ωt2cos2t 1 आता जर आपण रिअरेंज केले तर आपल्याला काय मिळेल cos2t1cos2ωt2 तर हि व्हॅल्यु जी आपण नुकतीच काढली आहे त्याऐवजी आपण ठेवू शकतो Vrms1T0TVm2cos2ωtdtVm2T0T1cos2ωtdt आता आपण हे विशिष्ट एक्सप्रेशन पाहिल्यास आपल्याला काय मिळेल हे एक साइनुसॉईली भिन्न पद आहे म्हणून 0 ते T दरम्यानच्या एका विशिष्ट कालावधीत या टर्म्सची व्हॅल्यु 0 होईल तर अखेरीस आपण या टर्मसह काय सोडले आहे फक्त टर्म 1 तर जर आपण फक्त dt इंटिग्रेट केले dt बरोबर ही विशिष्ट कॉन्स्टन्ट टर्म तर आपल्याला व्होल्टेजची RMS व्हॅल्यू म्हणून Vm2 असे आउटपुट मिळेल Vrms1T0TVm2ωt dtVm2T0T1ωt dt Vm2 हे RMS का आहे कारण इनिशिअल कन्व्हेन्शन पासून आपण पाहिले आहे की हि विशिष्ट व्हॅल्यु म्हणजे मिन व्हॅल्युचे वर्गमूळ आहे तर येथे स्क्वेअर व्हॅल्युची बेरीज करा आणि त्याचा मिन काढा आणि त्याचे वर्गमूळ घ्या तर हे पेरियॉडिक सिग्नलच्या वर्गमूळच्या मिनचा वर्ग याचा अर्थ रूट मिन स्क्वेअर व्हॅल्यु होईल या प्रकरणात हे पेरियॉडिक सिग्नल V आहे जेणेकरून येथून आपल्याला मिळणारे आउटपुट Vrms आहे आणि हि व्हॅल्यु Vm2 च्या बरोबरीची आहे आणि Vm सिग्नलची पीक व्हॅल्यु आहे त्याचप्रमाणे जर आपण तो करंट घेत असाल तर तो आहे तर आपण ते itImcos ωt म्हणून साइनुसॉईडच्या रूपात दर्शवले तर आपल्यास Irms करंटची व्हॅल्यु मिळेल जे Irms बरोबर Im2 असेल आता आपल्याला येथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की हे विशिष्ट व्हॅल्यु केवळ साइनुसॉईडल सिग्नलसाठी लागू आहे आपल्याकडे साइनुसॉईड सिग्नल नसल्यास याचा अर्थ असा आहे की आपल्याला इंटिग्रल मधून गणना करणे आवश्यक आहे आणि नंतर मूळ फंक्शनच्या मदतीने संपूर्ण rms व्हॅल्युची गणना करणे जे आपण नुकतेच rms व्हॅल्युच्या व्युत्पत्तीसाठी वापरले तर आता मागील लेक्चरमधून आपण हे लक्षात घेऊ शकतो की साइनुसॉईडल एक्साईटेशन अंतर्गत सर्किटद्वारे शोषली जाणारी ऍवरेज पॉवर म्हणून दर्शविली जाऊ शकतो P12VmImcos θv θi rms व्हॅल्यूजच्या फॉर्ममध्ये आपण ते दर्शवु शकतो PVm2Im2cos v i Vrms Irmscosv i आता हि RMS व्हॅल्यू आहे जी आपण नुकतीच काढली आहे आणि त्याचप्रमाणे im बाय रूट 2 देखील आपण नुकताच पाहिलेला RMS करंट आहे म्हणून ऍवरेज पॉवर आपण VrmsIrmscosv i म्हणून लिहू शकतो आता हे सर्वसाधारण एक्सप्रेशन आहे जर सर्किट एलेमेंट पूर्णपणे रेजिस्टिव्ह असेल तर याचा अर्थ असा आहे की आपले करंट आणि व्होल्टेज दोन्ही फेसर इन फेज असतील तर v i0 आणि शेवटी रेजिस्टरद्वारे शोषला जाणारा ऍवरेज पॉवर असेल

P12VmIm12Im2RIrms2RVrms2R जेव्हा जेव्हा साइनुसॉईड व्होल्टेज किंवा करंट निर्दिष्ट केले जाते तेव्हा ते बहुतेक वेळा त्याच्या जास्तीत जास्त व्हॅल्युच्या किंवा RMS व्हॅल्युच्या संदर्भात निश्चित केले जाते कारण त्याची सरासरी व्हॅल्यु नेहमीच 0 असेल साइनुसॉईड असल्याने आपल्याला नेहमी एकतर व्होल्टेज किंवा करंटची सरासरी व्हॅल्यु 0 मिळेल म्हणूनच व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यु सरासरी व्हॅल्युच्या दृष्टीने ठेवणे चांगले नाही म्हणूनच आपल्याला नेहमी एकतर व्होल्टेजची व्हॅल्यु दिसेल आणि करंटची व्हॅल्यु दिसेल जेकी जास्तीत जास्त किंवा RMS व्हॅल्यु निश्चित केली जाईल परंतु आपल्या दैनंदिन जीवनातपॉवर उद्योगधंद्यामधील पीक व्हॅल्यूजपेक्षा त्याच्या RMS व्हॅल्यूजच्या संदर्भात फेसर मॅग्निट्युड निश्चित करावे लागते म्हणूनच RMS टर्म खूप सामान्य आहे जेव्हा आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा पॉवर सिस्टम क्षेत्रात विविध व्होल्टेज आणि करंट सिग्नलबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक सर्व सामान्य समीकरणे वापरतो उदाहरणार्थ आपण प्रत्येक घरात येत असलेले 230 व्होल्ट पाहिल्यास हे आता पीक व्हॅल्यूपर्यंतचे RMS व्हॅल्यु आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की आपल्या घरामधील व्होल्टेज 230 व्होल्ट आहे असे दर्शवितो की आपण RMS व्हॅल्यूबद्दल बोलत आहोत पीक व्हॅल्यूबद्दल नाही व्होल्टेज आणि करंट पॉवर विश्लेषणात त्यांच्या RMS व्हॅल्यूमध्ये दर्शविणे सोयीचे आहे कारण गणना करणे अधिक सोयीचे होते आणि पॉवर गणना ज्याची आपण चर्चा केली जेव्हा आपण RMS व्हॅल्यू वापरतो ते सुद्धा सोयीचे आहे आणि आपली मोजणारी इतर साधने जसे व्होल्टमीटर आणि अँमिटर RMS व्हॅल्यु मोजण्यासाठी डिझाइन केले आहेत म्हणूनच आपल्या सर्किट विश्लेषणासाठी RMS व्हॅल्यु खूप महत्वाची आहे आता एक उदाहरण घेऊया जेणेकरून आपणास घटना समजेल आता पाहूया की व्होल्टेज vt10sin t आहे जे या आकृतीत दाखवले आहे हा हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे म्हणजे तेथे निगेटिव्ह व्हॅल्यु नसेल आणि आपल्याला 10 ओहम रेजिस्टरमध्ये डेसीपेट झालेला ऍवरेज पॉवर शोधायचा आहे तर जर आपण ही आकृती पाहिल्यास आपल्याला कळेल की या विशिष्ट वेव्हफॉर्मचा कालावधी देखील 2π आहे आणि व्होल्टेज म्हणून परिभाषित केला आहे vt10sin t 0tπ 0πt2π तर आपण RMS व्हॅल्युचे गणना कशी कराल हे शुद्ध साइनुसॉईड असल्याने आपण थेट Vrms बरोबर Vm बाय रूट 2 वापरू शकत नाही आपल्याला रूट मीनस स्क्वेअरच्या मानक परिभाषाच्या सहाय्याने गणना करावी लागेल Vrms21T0Tv2dt तर जेव्हा आपण ह्या एक्सप्रेशनची गणना करतो तेव्हा आपल्याला व्होल्टेजचे rms व्हॅल्यु 5 व्होल्ट मिळेल रेजिस्टरद्वारे शोषलेल्या ऍवरेज पॉवरला आपण असे म्हणू शकतो की P हे RMS स्क्वेअर बाय R आहे तर येथे RMS व्हॅल्यु 5 व्होल्ट आहे म्हणून Vrms स्क्वेअर 25 आहे रेजिस्टरची व्हॅल्यु 10 आहे तर आउटपुट 2 5 वॅट असेल समजा दुसरे उदाहरण घेऊया सिग्नल हे असेच आहे जे आकृतीमध्ये 0 ते 2 दरम्यान दर्शविले गेले आहे ती रेगुलर वेव्ह आहे आणि 2 ते 4 दिवसाच्या दरम्यान स्क्वेअर वेव्ह आहे म्हणून वेव्हफॉर्मचा कालावधी 4 आहे आणि वेव्हफॉर्म म्हणून परिभाषित केले जाऊ शकते कारण आपण करंट बद्दल बोलत आहोत it5t0t2 102t4 Irms21T0Ti2dt14025tcdt24 102dt या केसमध्ये आपण हे इंटिग्रल सुलभ कराल तर आपल्याला Irms चे आउटपुट 8 165 अँपिअर मिळेल जेव्हा आपल्याला हे करंट मिळेल तेव्हा फक्त ऍवरेज पॉवर P ची व्हॅल्यू ठेवू शकतो जे Irms स्क्वेअर आहे आणि आपणास 133 3 वॅटच्या रेजिस्टरद्वारे शोषून घेणारी पॉवर मिळेल आता आपण दुसर्या टर्मविषयी बोलूया ज्याला ऍपरंट पॉवर आणि पॉवर फॅक्टर म्हणतात म्हणून आधी आपण प्राप्त केलेली ऍवरेज पॉवर सर्किटद्वारे शोषली जाणारी होती जी साइनुसॉईड सिग्नलमुळे एक्साईट होते आणि आपण त्यास RMS व्होल्टेज आणि करंटच्या फॉर्ममध्ये व्यक्त करतो तर पॉवर PVm2Im2cos v i Vrms Irmscosv i तर आपण काय करू शकतो आपण वरील एक्सप्रेशन पुन्हा लिहू शकतो P Scos v i S काय आहे S ला ऍपरंट पॉवर असे म्हणतात कारण ते RMS व्होल्टेज आणि करंटचे प्रोडक्ट म्हणून परिभाषित केले आहे तर जर आपण DC व्होल्टेज सोर्स पॉवरसह तुलना कराल तर आपल्याला दिसेल की DC मध्ये आपण पॉवरची व्याख्या v गुना i मध्ये करतो म्हणून जर आपण तुलना केली तर आपणास ऍपरंट पॉवर Vrms गुना Irms मिळेल जेणेकरुन आपल्याला ऍपरंट DC सोर्सच्या तुलनेत जाणवेल तर ही ऍपरंट पॉवर आहे कारण असे ऍपरंट दिसते की पॉवर ही व्होल्टेज आणि करंटचे प्रोडक्ट असावे जे DC रेजिस्टिव्ह लोड सर्किटच्या अनुरूपतेने आहे आता ऍपरंट पॉवरपासून ते वेगळे करण्यासाठी रियल पॉवर व्होल्ट्स अँपिअरमध्ये मोजले जाते कारण वॅटच्या बाबतीत आपण रियल पॉवर म्हणतो तर केवळ ऍपरंट पॉवर आणि रियल पॉवर यांच्यात फरक करण्यासाठी आपण ऍपरंट पॉवरसाठी व्होल्ट अँपिअर परिमाण म्हणून वापरतो आणि रियल पॉवरसाठी वॅट परिमाण म्हणून वापरतो आता मागील एक्सप्रेशनमधून आपण हे देखील पाहू शकतो की रियल किंवा ऍवरेज पॉवरची गणना करण्यासाठी ऍपरंट पॉवर एखाद्या एलेमेंट्सद्वारे गुणाकार करणे आवश्यक आहे तर टर्म काय होती ती टर्म cos v i होती तर pfPScos v i आता हा पॉवर फॅक्टर 0 ते युनिटी दरम्यान आहे तर आपल्याकडे पूर्णपणे रेजिस्टिव्ह लोड असल्यास व्होल्टेज आणि करंट इन फेज असेल v i0 तर मग काय होईल त्या प्रकरणात cos v i1 हि व्हॅल्यु होईल तर पॉवर फॅक्टर 1 असेल तर याचा अर्थ असा होतो की या प्रकरणातील रियल पॉवर आणि ऍपरंट पॉवर समान आहेत पूर्णपणे रेजिस्टिव्ह लोड असल्यास जेव्हा v i90 डिग्री तो एकतर इंडक्टिव्ह लोड किंवा कॅपेसिटिव्ह लोड असू शकतो पॉवर फॅक्टर 0 असेल तर या प्रकरणात आपली ऍवरेज पॉवर 0 असेल तर हे 2 अशा अत्यंत प्रकरणामध्ये आहेत ज्यात पॉवर फॅक्टर एकतर लीडिंग किंवा लॅगिंग असल्याचे म्हटले जाते लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणजे करंट व्होल्टेजला लीड करतो ज्याचा अर्थ असा होतो की कॅपेसिटिव्ह लोड प्रोफाइल आहे लॅगिंग पॉवर फॅक्टर त्या बाबतीत करंट व्होल्टेजला लॅग करतो याचा अर्थ असा आहे की इंडक्टिव्ह लोड आहे तर हा विशिष्ट पैलू आपण आपल्या सर्किट विश्लेषणामध्ये वापरत रहाल कारण सर्किट रेजिस्टिव्ह रेजिस्टन्स कॅपेसिटर इंडक्टर असे सर्व एलेमेंट्सनी तयार केलेले असते म्हणून जेव्हा आपण असे म्हणाल की करंट व्होल्टेजला लीड करत आहे म्हणजेच सर्किट कॅपेसिटीव्ह आहे किंवा अगदी करंट व्होल्टेजला लॅग करत आहे म्हणजेच आपण म्हणू की सर्किट इंडक्टिव्ह आहे म्हणूनच जेव्हा आपल्याकडे कॅपेसिटिव्ह सर्किट असेल तेव्हा आपल्याकडे लीडिंग पॉवर फॅक्टर असेल आणि जेव्हा आपल्याकडे इंडक्टिव्ह सर्किट असेल तेव्हा आपल्याकडे लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल आता एक उदाहरण घेऊ समजा सिरीज कनेक्टेड लोड it4cos 100πt10° या एक्सप्रेशनद्वारे करंट दिलेला आहे जेव्हा आपण vt120cos 100πt 20° व्होल्टेज लागू करतो आता आपल्याला लोडचा ऍपरंट पॉवर आणि पॉवर फॅक्टर शोधणे आवश्यक आहे म्हणून लोडमधून एलेमेंट्सची व्हॅल्यु निर्धारित करावी लागेल आता ऍपरंट पॉवर असेल SVrmsIrms120242240 VA आता पॉवर फॅक्टर आपण या 2 एक्सप्रेशन्सच्या मदतीने गणना करू शकतो कारण पॉवर फॅक्टर cos v i आहे येथे v 20 आणि i10 आहे जेणेकरून आपल्याला cos 300 866 म्हणून पॉवर फॅक्टर मिळेल येथे पॉवर फॅक्टर लीड करत आहे कारण करंट व्होल्टेजला लीड करत आहे येथे फेज अँगल पॉझिटिव्ह आहे आणि व्होल्टेजसाठी फेज अँगल निगेटिव्ह आहे ज्यामुळे आपण सहजपणे पाहू शकतो कि करंट व्होल्टेजला लीड करत आहे म्हणजे सर्किट कॅपेसिटिव आहे तर लोड इम्पीडन्स या सूत्रानुसार गणना केले जाऊ शकते

98 j15 Ω यावरून आपण R प्लस jx नावाच्या शब्दाशी संबंधित असल्यास आपणास समजेल की रेजिस्टिव्ह लोड म्हणून 25 98 ओहम व त्याच्या सिरीजमध्ये कॅपेसिटर ज्याचे इम्पीडन्स Xc 15 असा Z बनलेला आहे तर या एक्सप्रेशनचा वापर करून आपण सहजपणे 212 2 मायक्रोफरॅड असलेल्या कॅपेसिटन्सची व्हॅल्यु शोधू शकतो आता कॉम्प्लेक्स पॉवर नावाच्या दुसर्या टर्मवर येऊ VVmv आणि IImi हा फेसर दिल्यास आपण V आणि I चे प्रतिनिधित्व करीत आहोत कारण हे फेसर व्होल्टेज आणि करंट आहेत जे साईनुसाइडली बदलत आहेत म्हणून कॉम्प्लेक्स पॉवर ही पॉवर S शिवाय काहीही नाही हि AC लोडमुळे शोषली जाते आणि हे व्होल्टेज आणि करंटच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट चे प्रोडक्ट आहे तर आपण कॉम्प्लेक्स पॉवर S कसे लिहावे S12VIVrmsIrmsVrmsIrmsv i तर आपण विचारू शकतो की हे विशिष्ट कॉम्प्लेक्स पॉवर कॉन्जुगेटच्या स्वरूपात का आहेत कारण आपण करंटचे कॉन्जुगेट म्हणून करंटची व्हॅल्यु ठेवत आहोत व्होल्टेज कॉन्जुगेट म्हणून नाही कारण असे आहे की जर आपण त्याची मोजणी केलेल्या ऍवरेज पॉवरशी तुलना केली तर आपल्याला θ V वजा θ i ची टर्म मिळाली तर त्या विशिष्ट ऍवरेज पॉवरने आपण त्रिकोणमितीय समीकरणाच्या मूलभूत तत्त्वांच्या मदतीने गणना केली जे आपण साइनुसॉईडल स्वरूपात घेतलेले व्होल्टेज आहे करंट आपण साइनुसॉईडल स्वरूपात घेतला आहे आणि जेव्हा आपण ऍवरेज पॉवरच्या त्या विशिष्ट व्हॅल्युचे विश्लेषण केले तेव्हा आपल्याला व्हॅल्यु प्राप्त झाली 1 बाय 2 VmIm Cos θ v मायनस θ i जर आपल्याकडे आधीपासूनच ती विशिष्ट क्वांटिटि डिराईव केलेली असेल आणि आपण I कॉन्जुगेट म्हणून नाही तर V कॉन्जुगेट म्हणून ठेवतो आणि आपल्याला θ i वजा θ v मिळेल जे आपण ऍवरेज पॉवरसाठी डिराईव केले त्यापेक्षा वेगळे असेल म्हणून आपण VI कॉन्जुगेट वापरतो V कॉन्जुगेट I नाही तर या विशिष्ट एक्सप्रेशनमध्ये कॉन्जुगेटचे कोणतेही भौतिक स्पष्टीकरण किंवा भौतिक महत्त्व नसते हे एक गणिताचे रिप्रेझेंटेशन आहे जेणेकरुन आपण समीकरणे इफेक्टिव्हपणे दर्शवू शकू आता आपणास लक्षात येईल की कॉम्प्लेक्स पॉवर S चे परिमाण हे एक ऍपरंट पॉवर आहे कारण जर आपण या शब्दाला Vrms गुना Irms पहात असाल तर हे आपले ऍपरंट पॉवर आहे तर आपण आयताकृती स्वरूपात पाहिले तर SVrms Irmscosv ijVrms Irmssinv i हे असे काहीतरी आहे जे आपण आधीच प्राप्त केले आहे आणि त्याला ऍवरेज पॉवर किंवा रियल पॉवर म्हणतात आणि ही इमॅजीनरी टर्म आहे जी आपल्याला कॉम्प्लेक्स पॉवरच्या व्युत्पत्तीमध्ये प्राप्त झाली आहे तर कॉम्प्लेक्स पॉवर देखील व्होल्टेम्पीअर मध्ये मोजले जाते जसे आपण ऍपरंट पॉवरच्या बाबतीत पाहिले रियल पॉवर आणि कॉम्प्लेक्स पॉवरमध्ये फरक करण्यासाठी आपण पाहिले की रियल पॉवर वॅट्समध्ये मोजले जाते तर कॉम्प्लेक्स पॉवर व्होल्ट अँपिअर मध्ये मोजले जाते तर पुन्हा एकदा ह्या एक्सप्रेशनकडे पाहू VrmsIrmscosv i हे रियल पॉवर असेल आणि Vrms Irmssinv i हे jQ म्हणून लिहिले जाईल येथे रियल टर्म P आहे जी लोडवर वितरित करण्यात आलेल्या ऍवरेज पॉवरचे रिप्रेझेंटेशन करते आणि केवळ सिस्टममध्ये उपयुक्त पॉवर असते तर इमॅजीनरी टर्म Q ला रियाक्टिव्ह पॉवर म्हणून ओळखले जाते आणि सोर्स आणि लोडच्या रियाक्टिव्ह भागातील एनर्जी एक्सचेंजचे रिप्रेझेंटेशन करते जर आपण हे समीकरण पाहिले तर आपल्याकडे केवळ रेजिस्टिव्ह लोड असेल तेव्हा आपले रियाक्टिव्ह पॉवर संपूर्ण पॉवर गणनामध्ये योगदान देत नाही कारण या प्रकरणात θv i0 आणि साइन 0 0 असेल म्हणून त्या प्रकरणात आपल्याकडे केवळ Vrms Irms म्हणजे केवळ रेजिस्टिव्ह लोड असेल त्याचप्रमाणे पूर्णपणे कॅपेसिटिव्ह आणि इंडक्टिव्हसाठी आपल्याकडे ही टर्म असेल जे रियाक्टिव्ह पॉवर आहे तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्या सर्किटमध्ये एकतर कॅपेसिटिव्ह किंवा इंडक्टिव्ह लोड उपलब्ध असेल तेव्हाच रियाक्टिव्ह पॉवर दिसून येईल आता Q व्होल्टेम्पीयर रियाक्टिव्हमध्ये मोजली जाते फक्त त्यास रियल पॉवर P पासून वेगळे करण्यासाठी जे वॅट्समध्ये मोजले जाते आता मानक सरावमध्ये S P आणि Q सह पॉवर फॅक्टर अँगलसह रिप्रेझेन्ट केले जाते जे v i पॉवर त्रिकोण वापरुन करते आणि आपण पॉवर त्रिकोणचे कसे रिप्रेझेंटेशन करतो पॉवर त्रिकोण काहीही नाही परंतु P Q आणि S यांच्यातील संबंध आहे आणि P आणि S मधील अँगल हा एक θ डिग्री आहे जे काहीच नाही परंतु पॉवर फॅक्टर अँगल आहे म्हणून हा पॉवर त्रिकोण म्हणून महत्वाचा आहे आणि बर्याच वेळा आपल्याला विचारले जाईल पॉवर त्रिकोण काय आहे ते दर्शवा म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पॉवर त्रिकोण हा या विशिष्ट त्रिकोणाशिवाय काहीही नाही जिथे आपण रियल पॉवर रियाक्टिव्ह पॉवर आणि कॉम्प्लेक्स पॉवरला को रिलेट करतो तर यासह आपण आपले आजचे लेक्टर बंद करू आणि पुढच्या लेक्टरमध्ये आपण मेष म्हणजे काय अशा इतर काही बाबींबद्दल अधिक चर्चा करू नोड म्हणजे काय आणि मग आपण विविध इलेक्ट्रिक सर्किट पॅरामीटर्सच्या मोजणीवर सखोल अभ्यास करू धन्यवाद